आपण सेन्सर आणि अॅक्ट्युएटरबद्दल आपली चर्चा चालू ठेवू विशेषतः आम्ही एक इनपुट डिव्हाइस म्हणून कॅपेसिटिव्ह टच सेन्सर इनपुट डिव्हाइस म्हणून स्मोक सेन्सर आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रिलेबद्दल चर्चा करू प्रथम आपण कॅपेसिटिव्ह टच सेन्सरबद्दल बोलू जो भौतिक स्पर्श ओळखू शकतो आमचे मोबाईल टच सेन्सेटिव्ह असतात तशा बर्याच स्पर्शा वरआधारित टच अॅक्टिवेटेड उपकरणांशी आपण परिचित आहोत आम्ही स्क्रीनवर नॅव्हिगेट करण्यासाठी आपले बोटे वापरतो अशी बरेच इतर इनपुट साधने आहेत जिथे आपण स्क्रीनला स्पर्श करून इनपुट फीड करू शकता तेथे स्वतंत्र कीबोर्ड नाही हे एक तंत्रज्ञान आहे कॅपेसिटिव्ह टच सेन्सिंग वापरुन आपण अशा प्रकारच्या सेन्सिंग डिव्हाइसची अंमलबजावणी करू शकतो आता या कॅपेसिटिव्ह सेन्सिंग काय आहे ते पाहू हे मुळात कॅपेसिटिव्ह कपलिंगवर आधारित तंत्रज्ञान आहे एक कॅपेसिटन्स म्हणजे काय जेव्हा समांतर प्लेट्स जवळ आणल्या जातात तेव्हा तेथे एक कपॅसिटीन्स असेल जेव्हा आपण आपले बोट एखाद्या सामग्री च्या जवळ आणता तेव्हा आपले बोट आणि ती सामग्री एक प्रकारची कपॅसिटन्स बनवेल कारण आपल्या बोटामध्ये थोडा ओलावा असेल तर आपले शरीर देखील प्रवाहकीय असेल जर आपण आपले बोट स्क्रीन जवळ आणले तर ते कपॅसिटीन्सच्या मूल्यावर देखील परिणाम करेल या कॅपेसिटिव्ह सेन्सिंगमधून तयार केलेला टच सेन्सर स्विचसारखेच आहे जेव्हा आपण स्पर्श करता तेव्हा काही स्विच बंद होतात जेव्हा आपण स्पर्श काढता तेव्हा स्विच चालू होतात तर सामान्य पुश बटण स्विचऐवजी आपण एक स्पर्श स्विच देखील वापरू शकतो आणि टच सेन्सर एकतर कॅपेसिटिव्ह किंवा प्रतिरोधक प्रकारचे असू शकतात अर्थात कार्यक्षमतेच्या दृष्टीने कॅपेसिटीव्ह टच सेन्सर बरेच लवचिक आणि चांगले आहेत मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे असे बरेच अनुप्रयोग आहेत जिथे आम्ही टच सेन्सर वापरतो जसे की ट्रॅक पॅड बर्याच लॅपटॉप मध्ये स्वतंत्र माउस नसतो एक सपाट पृष्ठभाग असतो तिथे आपल्याला बोट हलवावे लागेल जेणेकरून स्क्रीनवरील कर्सर हालेल त्याला ट्रॅकपॅड म्हणतात हे रेखाचित्र समांतर प्लेट कॅपेसिटर कसे दिसते ते दर्शवते एक प्लेट आहे ज्याचे क्षेत्रफळ A आहे दोन समांतर प्लेट्स आहेत विभाजक डी आहे आणि डाइलेक्ट्रिक नावाचे एक पदार्थ आहे ज्यामध्ये डायलेक्ट्रिक स्थिरता असते कॅपेसिटन्सचे मूल्य या अभिव्यक्ती द्वारे दिले जाते आता e 0 हे पेरमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणून परिभाषेत केले आहे आणि e r दोन प्लेट्समधील सामग्रीची पेरमिटिव्हिटी आहे आता जेव्हा आपण त्याच्या जवळ बोट आणले तेव्हा आपल्या बोटाद्वारे एक जोडणी होईल आपण बोट ठेवले तर या दोन प्लेट्समध्ये कपॅसिटीव्ह इफेक्टद्वारे एक कपलिंग मिळेल मूलतः टच सेन्सर अशा प्रकारे कार्य करते म्हणून जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूचा स्पर्श होतो किंवा अगदी जवळ आपण आपले बोट आणले तर कॅपेसिटन्सचे मूल्य वाढेल आणि आपल्याकडे कॅपेसिटन्समधील बदल शोधण्यासाठी योग्य सर्किटरी असल्यास आपण स्पर्श शोधू शकता प्रयोगाचा एक भाग म्हणून आपण वापरत असलेले एक प्रकारचे डिव्हाइस असे दिसते येथे पहा वर्तुळाकार भाग आहे तो आपला सेन्सर पॅड आहे आपण या वर्तुळाकार पॅटर्न क्षेत्राच्या वर बोट ठेवले तर कॅपेसिटरचे मूल्य बदलते आणि या बोर्डमध्येच काही इलेक्ट्रॉनिक सर्किटरी आहे येथे एक लहान IC आहे ज्यामध्ये सर्व सेन्सिंग आणि कंडिशनिंग सर्किटरी आहेत तर इंटरफेसिंग अगदी सोपे आहे तेथे तीन पिन आहेत एक 5 व्होल्ट वीजपुरवठा आहे दुसरा ग्राउंड आहे आणि तिसरा अॅनालॉग सिग्नल आउटपुट आहे आपल्या स्पर्शानुसार आपण आउटपुट व्होल्टेज काय आहे ते वाचू शकता जेव्हा आपण आपल्या मायक्रोकंट्रोलर बोर्डावर अशा सेन्सरला इंटरफेस करणे खूप सोपे होते आपण पोर्ट पिनपैकी एकास सिग्नल आउट पुट जोडा आता हा पोर्ट पिन अॅनालॉग आउटपुट पिन नाही तर तो डिजिटल आउट पुट पिन आहे आपण 0 किंवा 1 ला स्पर्श केला आहे की नाही हे ते सांगते आता आपण स्मोकिंग सेन्सिंगबद्दल बोलूया असे बरेच अनु प्रयोग आहेत जेथे आपल्याला सेन्सर स्थापित करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ आपल्या घरात आपणास सिलेंडरमध्ये एलपीजी वायूची गळती आहे की नाही ते तपासण्यासाठी आपण सेन्सर स्थापित करू इच्छित आहात सेन्सर LPG वायूच्या धुनांना प्रतिसाद देण्यास सक्षम असावा तशा प्रकारचे सेन्सर असावा लागेल येथे उजव्या बाजूला सेन्सर पहा प्रयोगात आम्ही आपल्याला अशा प्रकारच्या सेन्सर दर्शवित आहोत आपल्याला असे दिसते आहे की तेथे एक छोटासा जाळीचा मुखवटा आहे तेथे आपल्याला गॅस द्यावा लागतो आपण ज्या वातावरणात गॅस सेन्स करायचा आहे त्या वातावरणात आपण ते ठेवू शकता हे आपला श्वास देखील तपासू शकते आपण त्यावर श्वासोच्छ्वास केल्यास आपला श्वास बाहेर येत आहे त्यात अल्कोहोल आहे की नाही हे सुद्धा तपासू शकते आपण जे वापरत सेन्सर आहोत त्याचे नाव MQ135 आहे आतमधे बर्याच गोष्टी असतात जरी ते आकारात अगदी लहान आहे परंतु तेथे एक फारच लहान इलेक्ट्रिक हीटर आहे जी आतली सामग्री गरम करते आणि त्यामध्ये काही अल्युमिनियम ऑक्साईड मायक्रो ट्यूब आहेत त्या आत अगदी पातळ नळ्या आहेत आणि मध्यभागी एक हीटर कॉइल आहे म्हणूनच हीटर कॉइल जेव्हा गरम होते ग्रेडेड पृष्ठभागामधून प्रवेश करणारा धूर त्या नलिकांसह प्रतिक्रिया देतात टीन डायऑक्साईडचा पातळ थर आहे जो मायक्रो ट्यूबमध्ये ठेवला जातो आणि मुख्य सेन्सर म्हणून काम करतो या टिन डाय ऑक्साईड मटेरियल ज्या प्रकारच्या गॅसच्या संपर्कात येतो त्यानुसार त्याचे गुणधर्म बदलू शकतो या प्रकारचे सेन्सर अमोनिया सल्फाईड बेंझिन आणि अल्कोहोल आणि इतर हानिकारक वायूंना प्रतिसाद देऊ शकतो परंतु गॅसच्या प्रकारानुसार आउटपुट व्होल्टेजमध्ये किती बदल होईल ते वायूवर अवलंबून असते हे सेन्सर अनेक वायूंच्या श्रेणी साठी संवेदनशील असतात आणि आपण ते सामान्य तपमानात वापरू शकतो हे आउटपुट म्हणून थेट अॅनालॉग व्होल्टेज सिग्नल उत्पन्न करू शकते आणि इंटरफेस करणे खूप सोपे आहे जसे मी हे डिव्हाइस दर्शवित आहे त्यास चार पिन आहेत वीज पुरवठा 5V ग्राउंड नंतर हे अॅनालॉग आउट आहे येथे आपल्याला गॅसवर अवलंबून सतत व्होल्टेज मिळतो परंतु आपल्याकडे आणखी एक डिजिटल आउट सिग्नल देखील असू शकतो जो आपल्याला गॅस आहे की नाही हे सांगेल एक विशिष्ट पातळी आहे जे सेट केली जाऊ शकते आणि त्यानुसार आपण एकतर 0 किंवा 1 मिळवू शकता आपल्याला डिजिटल आऊटची आवश्यकता नसल्यास केवळ अॅनालॉग आउट हवे असेल तर आपण या तीन पिन कनेक्ट करू शकता अॅनालॉग आउट आपण अॅनालॉग इनपुट पिन 5V आणि ग्राउंडपैकी एकाशी जोडू शकता या सर्किट मध्ये सर्व आवश्यक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जेणेकरून जेव्हा आपण त्याचा इंटरफेस कराल तेव्हा वापरकर्त्यासाठी हे खूप सोपे होईल तो मोठा फायदा आहे आता आपण अॅक्ट्युएटर्सकडे जाऊ आम्ही फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सर्सबद्दल बोललो जिथून आम्ही डेटा वाचू शकतो परंतु आता आम्हाला काही उपकरणांवर नियंत्रण देखील ठेवायचे आहे आम्हाला एक हीटर चालू किंवा बंद करावासा वाटू शकतो आम्हाला आमची एसी मशीन किंवा आपण विचार करू शकता अशी कोणतीही गोष्ट चालू किंवा बंद करू इच्छित आहे यापैकी बहुतेक उपकरणे उच्च उर्जा उपकरणे आहेत आपण व्होल्टेजच्या बाबतीत आपल्या मायक्रोकंट्रोलरवरून त्यांना थेट नियंत्रित करू शकत नाही तर आपल्याला काही प्रकारचे डिव्हाइस आवश्यक आहे जे उच्च शक्तीची इलेक्ट्रिक किंवा सर्किट लाइन स्विच करू शकेल त्यांना रिले म्हणतात आपणास अशा प्रकारच्या अनुप्रयोगांसाठी रिलेची आवश्यकता आहे रीले यांत्रिक आणि सॉलिड स्टेट अशा दोन प्रकारची असू शकतात प्रथम आपण यांत्रिक रिलेबद्दल बोलूया कधीकधी याला इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले देखील म्हटले जाते कारण आपण इलेक्ट्रिकल सिग्नल electrical signals वापरुन यांत्रिक डिव्हाइस नियंत्रित करत आहात डावीकडील आपल्याला या प्रकारच्या इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेची काही छायाचित्रे दिसतात जेथे पारदर्शक सामग्रीद्वारे आपण आत काय आहे ते पाहू शकता परंतु यापैकी काही सील बंद केस असल्याने आपण आत पाहू शकत नाही हा रिले आपण आपल्या प्रयोगात वापरणार आहोत आता आतमध्ये काय आहे ते पहा आत एक लहान विद्युत चुंबक आहे आणि तेथे स्प्रिंग लोड स्विच टर्मिनल आहे जेव्हा इलेक्ट्रोमॅनेट सक्रिय होते तेव्हा ते चुंबक होते स्विच आकर्षित होते आणि सर्किट पूर्ण होते आणि आपण विद्युत प्रवाह बंद केल्यास पुन्हा सर्किट पूर्ण होणार नाही आता ही सर्किट जी बंद होते आणि उघडते ती उच्च उर्जा सर्किट आहे याचा वापर जास्त लोड साठी केला जाऊ शकतो नियंत्रणासाठी आपण एक बिंदू जमिनीवर 5V ला जोडता आणि येथे आपण तो चालू आणि बंद करण्यासाठी सिग्नल वापरत आहात दोन प्रकारचे रिले आहेत एकला ग्राउंड ड्राईव्हन म्हणतात जर आपण ते 0 केले तर ते चालू राहील आणि आणखी एक प्रकार आहे जो ग्राउंड ड्रिव्हन नसतो तो व्होल्टेज ड्रिव्हन असतो जेव्हा आपण 1 बनवतो तेव्हा ते चालू होईल आणि आऊटपुटच्या बाजूला तुम्हाला दिलेले तीन टर्मिनल आहेत त्यांना सामान्यत ओपन एनओ सामान्यत बंद NC आणि सामान्य टर्मिनल म्हटले जाते NO म्हणजे सामान्यत ओपन टर्मिनल सामान्यपणे अंतर्गत रित्या उघडलेले असते जेव्हा हा स्विच खुला असतो तर स्विच उघडल्यावर ते उघडते स्विच बंद झाल्यावर ते बंद होते परंतु एनसी हे उलट आहे आपण एनसी आणि कॉमन दरम्यान डिव्हाइस जोडल्यास जेव्हा स्विच उघडेल तेव्हा हा सर्किट सामान्यत चालू असतो परंतु आपण स्विच सक्रिय करता तेव्हा हे सर्किट बंद होईल मी या प्रकारच्या मॉड्यूलसह एक अगदी सोपा इंटरफेस दर्शविला आहे एका बाजूला आपण आपल्या अर्डिनो बोर्ड Vcc ग्राउंड वरून हे नियंत्रित करीत आहात आणि एका डिजिटल पोर्ट पिन द्वारे आपण रिले नियंत्रित करत आहात आणि दुसरीकडे मी सामान्यपणे ओपन कनेक्शन वापरत आहे हे मी एका सर्किटशी जोडत आहे AC मेन्सला बल्ब जोडू जेव्हा मी सक्रिय करतो आणि रिले चालू होते तेव्हा बल्ब चमकत जाईल आणि जर बल्ब बंद असेल असे हे कार्य करते इंटरफेस अगदी सोपा आहे नंतर आपण या प्रकारचे इंटरफेसिंग प्रयोग करणार आहोत आता रिलेची आणखी एक आवृत्ती आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेट्स यांत्रिक रित्या स्विच खेचणे आणि सोडण्यावर आधारित नाही त्यास सॉलिड स्टेट रिले असे म्हणतात सॉलिड स्टेट म्हणजे सेमीकंडक्टर डिव्हाइस वापरुन प्रत्येक गोष्ट चिपमध्ये तयार केलेली असते हे आपण म्हणू शकता इलेक्ट्रॉनिक स्विचिंग डिव्हाइस आहे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेसारखे यांत्रिक हालचाल करणारे भाग नाहीत येथे आपल्याला स्विचिंगसाठी ज्या प्रकारचे डिव्हाइस आवश्यक आहेत ते हाय पावर सेमीकंडक्टर उपकरणे आहेत जसे की थाईरिस्टर्स किंवा पॉवर ट्रान्झिस्टर ते उच्च व्होल्टेजेसवर अतिशय उच्च प्रवाह स्विच करू शकतात उदाहरणार्थ शेकडो अँपिअर प्रवाह चालू केले जाऊ शकतात आत काही इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असतील जे योग्य इनपुटला प्रतिसाद देऊन नियंत्रण संकेत 0 किंवा 1 पाठविते आणि हा थायरिस्टर किंवा पॉवर ट्रान्झिस्टर जे चालू किंवा बंद केले जाऊ शकते आणि ते नियंत्रित डिव्हाइसचे वीज चालू करेल किंवा बंद करेल अशा प्रकारे सॉलिड स्टेट रिले कार्य करते सॉलिड स्टेट रिलेची ही काही छायाचित्रे आहेत आपण पहाल की हा एक मध्यम आहे असे म्हणतात की ते 24 ते 380V AC पर्यंत कार्य करते हे आकारात बरेच लहान आहेत कारण सेमीकंडक्टर सॉलिड स्टेट उपकरणांनी बनविलेले आहेत आपण पाहू शकता त्याची डावीकडील लांबी 4 सेंटीमीटर आहे यासह आपण विविध प्रकारच्या आउटपुट डिव्हाइसवरील चर्चेचा शेवट करतो LEDs आणि LDRs विविध प्रकारचे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर आपण पाहिले आता प्रत्यक्ष कामगिरी आणि प्रदर्शन सत्रांच्या वेळी आम्ही आपल्याला हे सर्व सेन्सर आणि अॅक्ट्युएटर दाखवणार आहोत त्यांचा वापर कसा करायचा त्यांचा इंटरफेस कसा करायचा आणि मायक्रोकंट्रोलरमध्ये प्रोग्राम microcontroller program कसा लिहायचा हे आमच्या ईच्छेनुसार करू शकतो हे आपण आपल्या नंतरच्या व्याख्यानात चर्चा करणार आहोत